तुमचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहोत की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर पासून इंटिग्रेटर कसा डिझाईन केला जाऊ शकतो म्हणून जेव्हा आपण इंटिग्रेटर विषयी बोलतो तेव्हा तो इंटिग्रेशन चे काम करतो आणि म्हणूनच ऑप अँप च्या सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आपण ऑपरेशनाल ऍम्प्लिफायर चा मॅथेमॅटिकल फंक्शन सोडवण्यासाठी वापर करू शकतो तर आपण येथे बघू की ऑप अँप हा इंटिग्रेटर म्हणून काम करायला कसा डिझाईन केला जाऊ शकतो आता जर तुम्ही स्क्रीन कडे पाहत असाल तर तुम्हाला इंटिग्रेटर सर्किट दिसेल ज्याचे आउटपुट हे इनपुट सिग्नल च्या निगेटिव्ह इंटिग्रल च्या प्रमाणात आहे आणि इथे आपण काळाचा संदर्भ विचारात घेतलेला आहे तर आपण इथे काय केले आहे आपल्याकडे रजिस्टर हा इनपुट म्हणून आहे तरीही आपण फीडबॅक मध्ये कॅपॅसिटर चा वापर केला आहे आणि जर मी हे पुढे सोडवले तर मला असे मिळेल म्हणूनच जर पुन्हा एकदा मी इंटिग्रेटरची व्याख्या बघितली तर इंटिग्रेटर हे एक असे सर्किट आहे ज्याचे आउटपुट हे त्याच्या इनपुट सिग्नलच्या निगेटिव्ह इंटीग्रल च्या प्रमाणात असते इथे आपण काळाचा संदर्भ विचारात घेतलेला आहे फीडबॅक हा कॅपॅसिटर कडून इन्वर्तींग टर्मिनल ला दिलेला आहे आता R आणि C मधून सारखा करंट वाहत आहे बरोबर आणि जर R आणि C मधून सारखा करंट वाहत असेल आणि जर मला तो करंट मोजायचा असेल तर मी Vin by R equals to Iin असे लिहू शकते जर तुम्हाला इथे करंट मोजायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पुढील इक्वेशन मिळेल जर मला या इक्वेशन मधून Vo शोधायचा असेल तर आपण अगदी सोपे गणित इथे वापरू शकतो आपल्याला इथे 1 RC हे इंटिग्रेट करायचे आहे 0 पासून t पर्यंत इंटिग्रेट करायचे आहे बरोबर जर या इक्वेशन मधून मला Vo ची व्हॅल्यू शोधायची असेल तर ती मी पुढील प्रमाणे शोधू शकते आता मला हे माहित आहे की हे इंटिग्रेटर चे सूत्र आहे आता आपण इंटिग्रेटर साठी उदाहरण सोडवूयात जर तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्किट दिले असेल तर इथे Vc 1 4 volts आहे जो कॅपॅसिटर च्या एक्रॉस आहे जेव्हा वेळ t ही 0 आहे स्टेप व्होल्टेज Vin 2 volts आहे जेव्हा वेळ t ही पुन्हा 0 आहे तर RC टाईम कॉन्स्टंट शोधा आउटपुट होल्टेज Vo हे वेळ t ही 5 milliseconds असताना 10 2 volts एवढे असण्यासाठी टाईम कॉन्स्टंट गरजेचा आहे बरोबर हे आपल्याला शोधायचे आहे त्यासाठी आपल्याला आधी RC टाईम कॉन्स्टंट शोधणे गरजेचे आहे म्हणूनच जर मला RC टाईम कॉन्स्टंट शोधायचा असेल तर आधी मला माहित आहे की इंटिग्रेटर चे सूत्र Vo Vc असे आहे बरोबर आता जर मला या आउटपुट वोल्टेज साठी सूत्र शोधायचे असेल तर ते पुढील प्रमाणे असेल जर मी इथे 0 to t ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली जिथे t बरोबर 5 milliseconds एवढा आहे तर मी इक्वेशन पुढील प्रमाणे सोडवू शकते R1C1 862 ms इथे आपण अजून एक उदाहरण बघू तर इंटिग्रेटर चा वापर सिग्नल बदलण्यासाठी किंवा सिग्नल चा आकार बदलण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून याला आपण शेप जनरेटर असेही म्हणू शकतो कारण जर मी स्क्वेअर वेव इनपुट म्हणून दिली तर मला ट्रँगल वेव मिळू शकते आणि हे आपण प्रयोगात बघणार आहोत जेव्हा आपण प्रयोग करु तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही इनपुट वोल्टेज कशाप्रकारे देऊ शकता आणि कुठचा सिग्नल दिला जात आहे आणि आऊटपुटला कुठचा सिग्नल आपल्याला मिळत आहे आपण हे सुद्धा बघू की सिग्नलचा आकार बदलत आहे की नाही आता इथे या उदाहरणासाठी आपल्याला आकृतीत दाखवलेल्या ऑप अँप इंटिग्रेटर चे आउटपुट शोधायला सांगितलेले आहे ज्याचे इनपुट 5 kilohertz एवढे आहे इथे आपण असे म्हणू शकतो की जर मी 5 kilohertz एवढे इनपुट दिले तर मला आउटपुट वोल्टेज शोधायचा आहे आपल्याला ही व्हॅल्यू माहित आहे बरोबर हे इक्वेशन आपण ओळखतो आता R हा 10 kilo ohms एवढा आहे असे दिलेले आहे C बरोबर 10 nanofarad असेही दिलेले आहे इनपुट हे कॉन्स्टंट आहे म्हणूनच इथे वोल्टेज पिक टु पिक असे असेल आणि ते 2 volts एवढे आहे म्हणजेच वोल्टेज 2 volts एवढा आहे आणि तो 0 पासून 0 1 milliseconds पर्यंत आणि 0 1 milliseconds पासून 0 2 milliseconds पर्यंत कॉन्स्टंट आहे तर या हाफ पिरेडस चे आउटपुट काय असेल हे रॅम्प होईल म्हणूनच जर मी हे इनपुट दिले तर या हाफ पिरेड साठी आउटपुट रॅम्प होईल म्हणूनच अपेक्षित आउटपुट ट्रायंगुलर वेव असेल इथे जर मी सिग्नल दिला तर मला माझा कॅपॅसिटर कसा चार्ज होतो आणि कसा डिस्चार्ज होतो हे बघावे लागेल कॅपॅसिटर च्या चार्ज आणि डिस्चार्ज होण्याने आउटपुट वेव तयार होते मला आउटपुटला ट्रायंगुलर वेव मिळेल तर अशाप्रकारे इंटिग्रेटर काम करेल आता पुढच्या मॉड्यूल मध्ये मला तुम्हाला डिफरेंशीएटर म्हणजे काय ते दाखवायचे आहे आता जर मी इंटिग्रेटर चे उदाहरण घेतले तर तो नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर पेक्षा वेगळा आहे कारण इंटिग्रेटर ला फीडबॅक कॅपॅसिटर मधून दिलेला आहे म्हणून हा इंटिग्रेटर बनतो आपला इनपुट रजिस्टर R आणि फीडबॅक कॅपॅसिटर C मिळून इंटिग्रेटर बनतो पण जर मी फीडबॅक मध्ये कॅपॅसिटर च्या जागी रजिस्टर ठेवला तर नवीन सर्किट हे डिफरेंशीएटर बनेल पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण डिफरेंशीएटर बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही इंटिग्रेटर चा अभ्यास करा हे सर्किट ब्रेडबोर्डवर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा हे खूपच सोपे आहे तुम्हाला फंक्शन जनरेटर चा वापर करावा लागेल तुम्हाला डीसी पावर सप्लाय वापरावा लागेल कारण तुम्ही ऑप अँप वापरत आहात जर तो 741 असेल तर तुम्हाला प्लस मायनस 15 volts द्यावा लागेल 5 kilohertz एवढ्या फ्रिक्वेन्सी सोबत प्लस मायनस 2 volts पिक टू पिक आपलाय करणे तुम्हाला माहित आहे ही आपली स्क्वेअर वेव असेल आणि इंटिग्रेटर चे आउटपुट तुम्ही असिलोस्कोप च्या मदतीने बघू शकता तो CRO किंवा DSO ही असू शकतो आणि तुम्ही बघू शकता की इनपुटला स्क्वेअर वेव दिल्यावर कशाप्रकारे ट्रायंगुलर वेव आऊटपुटला तयार होते याचाच अर्थ इंटिग्रेटर वेवफॉर्म जनरेटर म्हणून वापरला जाऊ शकतो डिफरेंशीएटर आणि इंटिग्रेटर ही दोन्ही फिल्टर्स ची सर्किट आहेत आणि फिल्टर हा आपला पुढचा लेक्चर असेल तर आपली भेट पुढच्या मॉड्यूल मध्ये होईल आपण तेव्हा ऑप अँप हा डिफरेंशीएटर म्हणून कसा काम करतो याविषयी एक छोटेसे मॉड्यूल बघू तोपर्यंत काळजी घ्या आपली भेट पुढच्या मॉड्यूल मध्ये होईल इथे मी आपला निरोप घेते